डिफरेन्स ऍम्प्लिफायर III आपणा सर्वांच आजच्या वर्गामध्ये स्वागत आहे आज आपण डिफरेन्स ऍम्प्लिफायर च्या इनपुट इनपीडन्स बद्दल अभ्यास करणार आहोत आधी मी डिफरेन्स ऍम्प्लिफायर चे सर्किट बनवते आता इनपुट इमपीडन्स म्हणजे काय सामान्यतः इनपुट इमपीडन्स काय असतो समजा माझ्याकडे अवघड सर्किट असेल या चौकोनामध्ये एक अवघड सर्किट आहे यामध्ये काही प्यसीव एलिमेंट म्हणजे दुसर्यावर अवलंबून असणारे निष्क्रिय घटक जे रेजिस्टन्स रोध आहेत एक्टिव सोर्स सक्रिय घटक नाही म्हणजेच स्वतः चे कार्य स्वतः करणारे घटक नाहीत ठीक आहे उदाहरणादाखल आपण असे म्हणू या की दिलेल्या सर्किट मध्ये एक रेफरन्स म्हणजेच आधार किंवा संदर्भ आहे जो झिरो म्हणजे शून्य होल्ट असलेले ग्राउंडेड आहे सर्किटला काही इनपुट टर्मिनल सुरुवातीचे पुढील टोक आहेत आणि काही आउटपुट शेवटच्या टोक असतील आता आपण काय करू शकतो आपण एक होल्टेज सोर्स घेऊन तो पुढच्या इनपुट टर्मिनल सुरुवातीच्या टोकाच्या आणि ग्राऊंडच्या झीरो होल्टेज सिग्नल असलेल्या टोकाच्या मध्ये लावणार त्याला आपण V होल्टेज प्लस मायनस अधिक आणि वजा म्हणूया येथे वरील बाजू प्लस अधिक आणि खालील बाजू मायनस वजा आहे आपण अशी जोडणी केल्यानंतर आपल्याला करंट I आहे मिळेल ठीक त्यावेळी आपण म्हणू शकतो की सुरुवातीच्या टोकाचा इनपुट इमपीडन्स हा सुरुवातीच्या टोकाचे होल्टेज आणि इथे मिळालेला करंट यांचा भागाकार आहे तर आपण इनपुट इमपीडन्स हा इनपुट करंटचा माफ करा इनपुट व्होल्टेज विद्युतदाब आणि इनपुट करंट विद्युतप्रवाह यांचा भागाकार आहे बरोबर तर ही इनपुट साइड म्हणजे पुढची बाजू आहे हे चौकटीतील किंवा सर्किट मधील गुंतागुंतीचे नेटवर्क आहे किंवा ते निष्क्रिय आहे म्हणजेच त्यात केवळ रजिस्टनसेस रोध आहेत उदाहरणार्थ सक्रिय स्त्रोत नाही व्होल्टेज स्त्रोत नाही कोणताही करंट स्त्रोत नाही तर हा व्होल्टेज आणि करंट यांच्या भागाकाराच्या VI बरोबर आहे सामान्यतअसा आहे इनपुट इमपीडन्स आता सर्वसाधारणपणे सर्किटला किंवा नेटवर्कमध्ये जर एकापेक्षा जास्त इनपुट असतील तर हे एक नेटवर्क आहे आणि त्यास एकापेक्षा जास्त इनपुट आहेत असे म्हटले जाते याला इनपुट 1 दुसरे इनपुट 2 हे या नेटवर्कचे संदर्भ टर्मिनल किंवा ग्राउंड टर्मिनल आहे आता आपण एकापेक्षा जास्त स्त्रोतांना जोडू शकता एखादा स्रोत प्लस मायनस होल्टेज अधिक आणि वजा आपण अशा प्रकारे किंवा यासारखे देखील जोडणी करू शकता नंतर आपण जेव्हा काही होल्टेज देऊ तेव्हा करंट तयार होईल त्याला आपण करंट I2 म्हणूया मग तुम्ही त्या टोकाच्या इनपुट इमपीडन्सची अशी व्याख्या करू शकता ती 'त्या टोकाचे व्होल्टेज आणि त्यातून जाणारा करंट यांचा भागाकार V2 I2 ठीक आहे त्याचप्रमाणे आपण येथे हा व्होल्टेज स्त्रोत जोडण्या ऐवजी दुसरा एखादा प्लस मायनस अधिक आणि वजा होल्टेज जोडल्यास तो तेथे करंट तयार करेल मग त्या टोकाचे इनपुट इमपीडन्स तेथील व्होल्टेज आणि करंट यांच्या भागाकाराच्या इतके V1I1 होईलबरोबर तर मला असे म्हणायचे आहे की एका वेळी एकच व्होल्टेज स्त्रोत जोडावा जर तुम्ही व्होल्टेज स्त्रोत V1 जोडला असेल तर V2 जोडू नये आणि जर व्होल्टेज स्त्रोत V2 जोडला असेल तर V1 जोडू नये म्हणजे व्होल्टेज स्त्रोत V1 आणि V2 हे स्वतंत्रपणे जोडावेत साधारणतः मला असे म्हणायचे आहे की जर आपण प्रयोगशाळेमध्ये इनपुट इमपीडन्स शोधण्याचा प्रयोग करत असाल त्यासाठी तुम्ही काही व्होल्टेज विद्युतदाब देऊन करंट विद्युतप्रवाह मोजणार असाल तर एका वेळी एकच विद्युतस्त्रोत वापरा ठीक असे सांगायचे कारणथोडक्यात मला असे म्हणायचे आहे की जर तुम्ही एकाच वेळी दोन वोल्टेज स्त्रोत लावले तर दुसऱ्या वोल्टेज स्त्रोत मुळे तुमच्या आधीच्या करंट वर परिणाम होऊ शकतो तसेच आधीच्या वोल्टेज स्त्रोत मुळे तुमच्या दुसऱ्या करंट वर परिणाम होऊ शकतो तर सर्वसाधारणपणे आपण एका वेळी एक व्होल्टेज स्त्रोत जोडा तर ही महत्वाची लक्षात ठेवण्याची बाब आहे की एका वेळी एक स्त्रोत लागू करा किंवा दुसरा स्त्रोत जोडणार असाल तर झिरो करा तर इनपुट इमपीडन्स शोधण्याचा हा एक मार्ग आहे तर आता आपल्याकडे अनेक टर्मिनल असल्यास आपल्याकडे प्रत्येक टर्मिनल चा वेगळा इनपुट इमपीडन्स आहे ठीक इनपुट इमपीडन्स ची दुसऱ्या पद्धतीने आपण व्याख्या करू शकतो जसे की आपल्याकडे दोन इनपुट टर्मिनल असलेले नेटवर्क आहे इथे दिलेल्या सर्किट मध्ये दोन इनपुट टर्मिनल आहेत इथे दाखवल्याप्रमाणे आपण डिफरेंशनल व्होल्टेज प्लस मायनस हे त्या दोन्ही टर्मिनलच्या मध्ये जोडू शकतो इथे कोणतेही एकत्र ग्राउंड म्हणजे झिरो होल्टेज संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही तर इथे येणारा करंट हा आहे जर करंट असेल तर हाही आहे असलाच पाहिजे कारण ऊर्जा संवर्धनाच्या नियमानुसार कंजर्वेशन ऑफ चार्ज Conservation of Charge जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही याचा विचार करा इथे म्हणजे सर्किट मध्ये एकच वायर आत येते आणि तीच वायर बाहेर जाते म्हणजेच जितका करंट विद्युत प्रवाह सर्किट च्या मध्ये येतो तितकाच सर्किट त्याच्या बाहेर निघतो म्हणजेच आत येणारा आणि बाहेर जाणार असे दोन्ही करंट सारखेच असणार म्हणून येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतकाच असतोबरोबर मग आता इथे आपण इनपुट इमपीडन्स ची अशी व्याख्या करू शकतो की इनपूट इमपीडन्स हा डिफरन्ससियल होल्टेज आणि करंट यांच्या भागाकार V d I इतका असतो इथे आपल्याला कोणता करंट घ्यायचा याबद्दल गोंधळ करण्याची गरज नाही कारण दोन्ही करंट सारखेच असणार किंबहुना सारखे असायलाच पाहिजे बरोबर परंतु जर आपला संदर्भ एकत्र असेल तर म्हणजेच कॉमन ग्राउंड असेल तर आता मी ते तुम्हाला चित्र बनवून दाखवते मग पुसून टाकेल जर एकत्र ग्राउंड असेल म्हणजेच झीरो वोल्टेज चा संदर्भ असेल तर असे गरजेचे नाही की दोनही करंट सारखेच असतील कारण त्यावेळी करंट ला प्रवाहित होण्यासाठी दुसरा मार्ग मिळतो ज्याद्वारे करंट सर्किट मध्ये येऊ शकतो किंवा बाहेर जाऊ शकतो मग आता प्रश्न पडतो मग मी त्यात दोन्ही करंट ला करंट आणि करंट असे नाव कुठे द्यायचे म्हणजेच जर आता ग्राउंड हा संदर्भ नसेल तर येणारा आणि जाणारा करंट सारखाच असेल म्हणजेच करंट आणि करंट हे सारखेच असणार अर्थातच त्यावेळी आपल्याला वेगळा करंट किंवा करंट म्हणायची गरज नाही त्यासाठी आपण कॉमन शब्द वापरतो मग ही इनपूट इमपीडन्स ची व्याख्या देण्याची अजून एक पद्धत झाली जर तुमच्याकडे दोन टर्मिनल्स सर्किट असेल तर तुम्हाला डिफरन्ससिएल म्हणजे त्या दोन्हीं इनपुट टर्मिनल मधल्या वोल्टेज चा फरक लक्षात घ्यावा लागेल तरी साधारणतः इनपूट इमपीडन्स म्हणजे काय ते आपल्याला समजले आता आपण डिफरन्स एंपलीफायर कडे जाऊया इथे दाखवल्यायाप्रमाणें आता आपण डिफरन्स एंपलीफायर ची विशिष्ट पद्धत बघूया चला तर मग वळूया डिफरन्स अंपलिफायर कडे चालेल तर मग आता वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक ज्यामध्ये एकत्र ग्राउंड म्हणजे झिरो होल्टेज लक्षात घ्यायचे आणि दुसरे ज्यामध्ये एकत्र ग्राउंड म्हणजे झिरो होल्टेज लक्षात घ्यायचे नाही तर प्रथम आपण झिरो व्होल्टेज नसताना ची पद्धत अभ्यासू यात आपण बघू इनपुट कसे जोडायचे तर मी आपणास इनपुट जोडण्याची पद्धत दाखवते व्होल्टेज स्त्रोत हा दोन्ही इनपुट V1 आणि V2 मध्ये लावला आहे ह्या बाजूस मी अधिक तर दुसऱ्या बाजूस म्हणजे वजा म्हणूया अधिक आणि वजा मी आपणास मोठे करून दाखवते हे आहे इनपुट आणि हे आहे आउटपुट आणि हे सर्किट एका चौकोनात दाखवले आहे इथे दोन इनपुट टर्मिनल आणि एक आउटपुट टर्मिनल आहे आणि करंट हा डिफरन्ससियल इन पुट ला एकत्र ग्राउंड न करता जोडलेला आहे इथे दाखविल्याप्रमाणे मग अर्थातच तुम्हाला लगेच समजेल इथे हे दाखविलेले दोनही करंट हा आणि हा सारखेच असायला हवे जर हा करंट असेल तर परत येणारा ही करंट सारखाच म्हणजेच असणारच कारण ऊर्जा संवर्धनाच्या नियमानुसार कंजर्वेशन ऑफ चार्ज आणि आता जर मी त्याला होल्टेज म्हणत असेल तुम्ही किंवा असेही म्हणू शकता किंवा असेही म्हणू शकता की हा इनपुट साठी किंवा हा डिफरंस म्हणजे फरक दाखवण्यासाठी आहे कोणताही चालेल ठीक तर मग आता इनपुट इमपीडन्स किती मग मी इनपुट इमपीडन्स ची अशी व्याख्या देईल की इनपुट होल्टेज मधील फरक आणि करंट यांचा भागाकार या प्रकारामध्ये होल्टेज Vd म्हणजे इनपुट टर्मिनलच्या दोन्ही होल्टेज मधला फरक असतो ठीक आता आपण शोधु डिफरन्ससियल होल्टेज किती तुम्ही ह्या आधी बघितले आहे की दिलेल्या सर्किट चे तपशीलवार विश्लेषण केले तर आपण हे सिद्ध केले आहे V N V P वर्चुअल सॉर्टिंग म्हणजेच आभासी वर्गीकरणानुसार म्हणून हे दोन्ही होल्टेज सारखेच असणार इथे या मार्गाला जो आपल्याला जांभळ्या शाईन दाखवला आहे त्याला आपण किरचॉफ चा होल्टेज चा नियम लावूयाया जांभळ्या शाईने दाखविलेल्या चक्राकार मार्ग मधील या बिंदूने सुरुवात केल्यानंतर आपणास असे लिहिता येईल KVL Vp - IR1 - Vd - IR1 VN Vp - VN - 2IR1 - Vd 0 Vd 2 IR1 आणि इथे आपण असे लिहू शकतो V d I 2 R1 बरोबर येथील वजा चिन्ह मी स्वीकारलेला करंटचा मार्ग दाखवतो मी करंट विरुद्ध दिशेने घ्यायला हवा होता मी बोलते जिथे अधिक च चिन्ह घेतली आहे म्हणून मला स्वारस्य आहे की अधिक चिन्हकडून किती करंट बाहेर पडतो कारण हे वोल्टेज सोर्से प्रयत्न करतात करंट ला त्याच्या दिशेने फिरवण्यासाठी बरोबर म्हणून हा वोल्टेज चा सोर्स करंट ला या दिशेने फिरवेल म्हणून मी I असा लिहिला पाहिजे ठीक आता मी विरुद्ध दिशेने करंट चा विचार करते म्हणून जिथे अधिक आहे तिथे वजा आहे लिहूया अशी केल्याने आपणास उत्तरामध्ये अधिक चे चिन्ह मिळेल बरोबर मी इथे छोटीशी चूक केल्याने मला वजा चिन्ह मिळाले तर असा आहे इनपूट इमपीडन्स म्हणजेच इनपुट वोल्टेज चा इनपुट करंट बरोबरचा भागाकार जो 2R1 इतका आहे तर मी करंट योग्य दिशेने घेतला पाहिजे सोर्स नेहमी करंट ला त्याच्या मार्गाने वळवण्याचा प्रयत्न करणार म्हणून मी करंट ला अशा पद्धतीने घेतला पाहिजे नाहीतर मला वजा चिन्ह चा त्रास होऊ शकतो तर असे आहे उत्तर तर मी आता डिफरेन्स ऍम्प्लिफायर चे इनपूट इमपीडन्स नेहमी रजिस्टरच्या म्हणजेच रोधा च्या दुप्पट असते असे म्हणू शकते अर्थातच अशा पद्धतीच्या जोडणी केल्यास आता हे सगळं मी एकत्र ग्राऊंडच्या कनेक्शन साठी पुन्हा एकदा सांगणार आहे बरोबर आता बघूया अशी परिस्थिती जिथे इनपुट वेगळ्या पद्धतीने जोडलेले असेल ते कसे म्हणजेच वरील दिलेल्या पद्धतीने इनपुट जोडण्या पेक्षा मी त्यामध्ये एक वोल्टेज सोर्स लावणार अशा पद्धतीने जो दिलेले टर्मिनल आणि ग्राउंड यांच्यामध्ये असेल मी अशा पद्धतीने दाखवू शकते म्हणजेच हे टोक असे जोडलेले आहे की माझ्याकडे एकच सोर्स आहे ठीक आता आपण एका टर्मिनल्स चा इनपुट इमपीडन्स स्वतंत्रपणे शोधु ठीक इथे दिलेले होल्टेज V1 आहे म्हणजे मी करंट I असा घेतला पाहिजे हा आहे इनपुट करंट आणि हे आहे इनपुट वोल्टेज मग इनपुट इमपीडन्स असणार इनपुट वोल्टेज आणि इनपुट करंट यांचा भागाकार V1 I1 बरोबर आता मी दुसऱ्या टर्मिनल काय करावे त्याला मी कोणतेच व्होल्टेज देऊ शकत नाही म्हणून झिरो होल्ट म्हणावे कारण हा नियम आहे म्हणजे मग तो ग्राउंड म्हणजे झिरो झाला ठीक साधारणतः ज्या नेटवर्कला एकापेक्षा जास्त इनपुट असतात त्याचा इनपुट इमपीडन्स हा प्रत्येक टर्मिनलला वेगवेगळा शोधायचा असतो एकावेळी एका टर्मिनल ला वोल्टेज देऊन म्हणून दुसरे इनपुट झिरो असतात म्हणजे दुसरीकडे वोल्टेज द्यायचे नाही मग आता आपण शोधू करंट आणि मग इनपुट इमपीडन्स मग आता हा करंट किती असेल आता तुम्ही बघा या ग्राउंड केलेल्या टर्मिनल नुसार म्हणजे हे टर्मिनल खरंच ग्राउंड केले आहे मग हे सर्किट इन्वर्तींग अंपलिफायर चे काम करेल V 2 0 बघा इथे V 2 आता हा अंपलिफायरफायर इन्वर्तींग अंपलिफायर सारखे काम करेल ठीक मग येथे आपण इन्वर्तींग अंपलिफायर ची डेरिवेशन वापरू शकतो आणि लिहू शकतो V0 V1 R2R1 ठीक आपणही असेच लिहा किंवा त्याचे विश्लेषण करा काहीच हरकत नाही आपल्याला सारखेच उत्तर मिळेल म्हणजेच हा Vo असेल आणि हे असेल V1 तर I V1 V0R1R2 V1V1 R2R1R1R2 V1 R1 तुम्ही हे लवकर कराल किंवा वेगळ्या पद्धतीने ही लवकर करू शकाल इथे तुम्ही फक्त बघा की हा बिंदू झिरो पोटेन्शियल ला आहे म्हणून हा झिरो हा झिरो आणि हा पण झिरो मग वैकल्पिकरित्या तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने करू शकता हे झिरो हे झीरो म्हणजेच V P 0 V 2 0 म्हणून हे ही झिरो V N 0 व्हर्च्युअल सोर्तींग म्हणजे आभासी वर्गीकरणाच्या कार्यानुसार हे आपण आधी पाहिले आहे हे झाले दिलेल्या टर्मिनलचे इनपुट इमपीडन्स अशाच प्रमाणे प तुम्ही दुसऱ्या टर्मिनलचे इनपुट इमपीडन्स शोधू शकता ठीक तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या टर्मिनलची इनपुट इमपीडन्स शोधू शकतो कसे हे आहे सर्किट जिथे वर एक नंबरच्या टर्मिनल ला वोल्टेज न जोडता मी तो इथे जोडत आहे म्हणून इथले रद्द करून मी तिकडे वोल्टेज सोर्स जोडणार त्याला मी V2 म्हणणार त्यालाही ग्राउंड झिरो केले पाहिजे ठीक नाहीतर हे होल्टेज दुसऱ्या करंट वर परिणाम करेल आता मला करंट I2 मोजायचा आहे ठीक आणि तेव्हा इनपूट इमपीडन्स असणार V 2 I 2 तर मला शोधायचे आहे करंट I2 ची किंमत मग तुम्ही आता बघा करंट कसा फिरणार पण इथून करंट जाणार नाही म्हणून आता आपण ह्या करंट काय करू शकतो हा आहे झिरो पोटेन्शिअल ला हा ही जिरो पोटेन्शियल म्हणून करंट कसा जाणार मग तो किती तुम्ही असे जोडू शकता बरोबर इथून करत जाणार नाही हे दोन्ही एकाच पोटेन्शियल ला आहेत मग असे जोडा मग बघा I2 किती असणार होल्टेज आणि रजिस्टर चा भागाकार बरोबर हे असे आहे मग तुम्ही लिहू शकता R 1 R 2 V 2 I 2 बरोबरआता हे काय हे आहे इनपुट इमपीडन्स त्या टर्मिनल 2 चा इमपीडन्स सोपा आहे म्हणून आता तुम्ही स्वतंत्रपणे दोन्ही टर्मिनल्स चा इनपुट इमपीडन्स अशा पद्धतीने मोजू शकता हे आहे तर मी टर्मिनल 2 साठी आधी आपण केल्याप्रमाणे तर टर्मिनल 1 साठी किंवा तुम्ही अशा पद्धतीने इनपुट इमपीडन्स ची व्याख्या देऊ शकता कोणताही देफरन्शियल होल्टेज जोडलेला नसेल तर दोन्ही टर्मिनल पैकी एकही झिरो न करता त्या दोघांच्या मध्ये वोल्टेज सोर्स लावून अशा पद्धतीने जोडणी करता येते इथे तुम्ही बघाल दोन्ही करंट सारखे आहेत मग तुम्ही इनपुट इमपीडन्स ची व्याख्या करू शकता की होल्टेज आणि करंट यांचा भागाकार यासाठी आपण आधीच सूत्र दिलेले आहेत इथे इनपुट इमपीडन्स हा 2 R 1 आहे 2 R 1 याची बेरीज दोन्ही रोधांच्या इतकी आहे आणि जर तुम्ही इनपुट इमपीडन्स ची व्याख्या करणार असाल तर ती स्वतंत्रपणे दोन्ही टर्मिनल साठी द्यावी लागेल तेव्हा तर टर्मिनल 1 हा R1 इतका आणि टर्मिनल 2 त्यांच्या बेरीज इतका म्हणजे R1R2 असेल